सर्वांना नमस्कार शेवटच्या वर्गात आपण बुलियन बीजगणित च्या मूलभूत गोष्टींबद्दल चर्चा केली आपण मूलभूत आधारतत्वांबद्दल चर्चा केली हंटिंगटन आधारतत्वे आणि काही मूलभूत प्रमेय याविषयी चर्चा केली आणि आपण त्या प्रमेयांचा पुरावा पाहिला त्यापैकी बरेच मूलभूत आधारतत्वापासून ते कसे करावे आज आपण बुलियन प्रक्रियेला संबंधित सत्य सारणीमध्ये कसे रूपांतरित करावे याबद्दल चर्चा करू आणि मग आपण लॉजिक गेट्स वापरुन बुलियन क्रिया कशी मिळवायची ते पाहू आणि आपण बघू की बुलियन बीजगणित वापरून बीजगणित सरलीकरण हे कार्यक्षम अंमलबजावणीसाठी उपयुक्त आहे आणि आपण शॅनॉनच्या विस्तार प्रमेयावर सुद्धा एक नजर टाकू y तरबुलियन क्रियाकाही प्रक्रियेशी आपण आधी पासूनच परिचित आहात तर मग आपण त्यातील एक दोन घेऊएक ही दोन चल क्रिया आहे तर Fxy हे x आदिक x प्राईमइतके आहेठीक आहेतर ते x हे x प्राईमसोबत AND केले आहे x x चे पूरकहे x आणि y च्या AND च्या पूरक सोबत AND केले आहेबरोबर तर हे आपण आधीच पाहिले आहे तर तुम्हाला संबंधित सत्य सारणी मिळवायची असेल तर आपण काय करावे या x y चलसाठी आपण येथे ० आणि ० बदलले तर आपणास काय दिसतेतर ते ० आदिक ० प्राईम बनते तर हे x साठी ० आहेहे ० प्राईम आहे जी x ची बदललेली किंमत आहे आणि नंतर y देखील 0 आहे तर हे ० हे ० राहीलआणि हे ० प्राईम येथे १ बनेलआणि हे ० हे ० राहीलबरोबर तर हे एक हे ० सोबत AND केले कि ० आहे तर ० आदिक ० हे ० आहे तर अशा प्रकारे आपल्याला सत्य सारणीची एक विशिष्ट पंक्ती मिळेलजी आपण येथे भरलेली पाहतो तर मग दुसरा पर्याय आहे x आणि y आपले मूल्य ० आणि १ घेऊ शकतात तर हा तो पर्याय आहे आणि मग तुम्ही त्याऐवजी ही मूल्ये ठेवत पुढे जा आणि AND आणि OR क्रियेपासूनउर्वरित तीन संभाव्यतेसाठी आपणास १ १ १ मिळते आणि त्या मार्गाने आपण सत्य सारणीवर येऊ शकतो ठीक आहे Fxyz x y x z समजा तीन चल प्रकरणांकरिता हे ते होते जिथे आपण गुणाकार संज्ञा शेवटी बेरीज केल्या आहेत येथेबेरीज संज्ञाही एक बेरीज संज्ञा आहेही देखील एक बेरीज संज्ञा आहे ज्यासह आपण करत आहोत AND घेत आहोत तर तेथे एक गुणाकार संज्ञाआहे जो शेवटी तयार होते तरतिथे देखील तशाच गोष्टी घडत आहेतही तीन चल समस्या आहे तरआपण x y z विविध प्रकारच्या जोडणी बदलत असू आपण ० ० आणि ० सह प्रारंभ करू तर x आणि y दोन्ही ही ० आहेत तर आपण ती मूल्ये ठेवली तर 0 OR 0 येथे 0 बनते मग x आणि z ते ० आहेत तर हे ० आहे तर तुम्ही ती मूल्ये बदला० OR ० देखील ० आहे हे दोन AND केले आहेत आपणास ० मिळते ठीक आहे तरहे विशिष्ट सत्य सारणीचीपहिली पंक्ती पूर्ण करते तर नंतर ००१ आणखी एक शक्यता ही विशिष्ट पंक्ती आहे तर पुन्हा आपण बदलतो आणि आपणास ०आदिक x आदिक y चे ० पासून ० मिळतेआणि ०आदिक १ हे आपणास १ मिळेल x आदिक z पासून आणि ० हे १ सोबत AND केले कि ० मिळेल तर ही आपल्याला मिळालेली दुसरी पंक्ती आहे आणि त्यातून आपल्याला सर्व भिन्न पंक्ती मिळतील आणि सत्य सारणी पूर्ण होईल ठीक आहे हा एक अगदी सोपा दृष्टीकोन आहे कोणतीही क्रिया दिलीचलच्या कोणत्याही संख्येची कोणतीही क्रिया दिल्यास आपल्याला माहित आहे की n चल असल्याससत्य सारणीमधील पंक्तींची संख्या ही २ चा n घात असेल आणि आपण संयोजनाची प्रत्येक मूल्ये प्रतिस्थापित करू आणि AND आणि OR क्रिया आणि त्यांचे पूरक पूर्ण करू आणि शेवटी आपल्याला वेगवेगळ्या नोंदी मिळतील आता जर तुम्हाला बुलियन क्रियेची कुठल्याही बुलियन क्रियेची अंमलबजावणी करायची असेल तर आपण हार्डवेअरच्या सहाय्याने ती कार्यान्वित करू इच्छित आहोत तरहे लॉजिक गेट्स तिथे आहेत तर या प्रत्येक लॉजिक क्रियाप्रत्येक बुलियन क्रिया ज्या आपण अशा प्रकारे बुलियन क्रियेमध्ये करतो बरोबरतर त्या संबंधित लॉजिक गेट तिथे आहे तर x प्राइमआवश्यक आहे x चे पूरकआवश्यक आहे तर त्यासाठी तुम्हाला NOT गेटमिळाले आहे तर आपण एक NOT गेट ठेवू त्यासाठी x हे इनपुट आहे आणि आऊटपुट x प्राइम आहे ते मिळवणे खूप सोपे आहे तर हे y बरोबर AND केले आहेबरोबर तरआपण दोन इनपुट AND गेट ठेवू तरतिथे या AND प्रक्रियेमध्ये दोन इनपुटआहेत तर एक x प्राइम आहे दुसरे y आहे तरहे AND गेट आहे आउटपुट हे x प्राइम y आहे आणि हे x प्राइम हे x सोबत ANDकेले आहे ORकेले आहे तरआपण दोन इनपुट OR गेटठेवू शकतो कारण तिथे या OR प्रक्रियेला दोन इनपुटआहेत तर हे असे दोन इनपुट OR गेटआहे आणि अंतिम आउटपुटआपणास या बाजूस मिळत आहे तर आपण बुलियन अभिव्यक्तीमध्ये करत असलेल्या या प्रत्येक बुलियन प्रक्रियेमध्ये तिथे त्यामध्ये रुपांतर करण्यासाठी संबंधित लॉजिक गेट आहे आणि आपणास त्यास संबंधित सर्किट मिळेल त्याचप्रमाणे आपण इतर संबंध पाहिले आहेत तरहे x आदिक y हे x आदिक z सोबत AND केले आहे तर x आदिक y मिळविण्यासाठीआपणास दोन इनपुट OR गेट आवश्यक आहेठीक आहे x आदिक z मिळविण्यासाठी ही OR क्रिया आहेआपणास दोन इनपुट OR गेट आवश्यक आहे जे दुसरे आहे ही एक OR क्रिया आहे आणि अखेरीसहे दोघे AND होत आहेतहे दोघे येथे AND होत आहेत तरयासाठी असे दोन इनपुट आवश्यक आहेत यासाठी दोन इनपुट AND गेटआणिअखेरीसया ठिकाणी आपल्याला y आदिक z हे x आदिक y सोबत ANDकरून मिळते ठीक आहे तर आपण फक्त बुलियनचे सहजतेने अनुसरण करू शकता कोणतीही दिलेली बुलियन अभिव्यक्तीक्रियेद्वारे क्रिया प्रक्रियाविशय जे तिथे आहेत जर ते असेल तर दोन प्रक्रियाविशय आहेतम्हणून दोन इनपुट गेटआवश्यक असतीलतीन प्रक्रियाविशयतीन इनपुट गेट आवश्यक असतील आणि शेवटीसंपूर्ण अभिव्यक्ती अंकीय सर्किटच्या अंमलबजावणीच्या स्वरूपात येऊ शकते लक्षात ठेवा या प्रकरणातआपण प्रसार विलंबवीज वापर आणि त्या सर्व गोष्टींबद्दल बोलत नाही हे फक्त बुलियन अभिव्यक्तीची साधी अंमलबजावणी आहे बरोबर आता ठीक आहे आपण या अंमलबजावणीबद्दल बोलू मागील बाबतीत आपण त्या घटकांबद्दल काळजी घेतली नाही ज्यामुळे प्राप्तीवर परिणाम होऊ शकतो परंतु व्यावहारिक बाबतीत आपण पहात आहात की आपण वापरलेली शक्ती सर्किटनेवापरलेली शक्तीफॅन इन तिथे किती इनपुटअसू शकतातफॅन आऊट तिथे किती आऊटपुटअसू शकतातप्रसार विलंब जर आपणास मिळणाऱ्या फेजेसचाआकडा माहिती असेल आपल्याला माहिती आहे खूप बनते म्हणून असे बरेच प्रश्न असतील आणि आपण नेहमीच एक कार्यक्षम अंमलबजावणी शोधू आणि कार्यक्षम अंमलबजावणीमध्येआपण कमी करण्याचा प्रयत्न करूआपण जितके शक्य तितके सादरीकरण सुलभ करण्याचा प्रयत्न करू Fxy x x' y x y तर त्या प्रकरणातबुलियन बीजगणित ज्याची मूलभूत तत्त्वे आहेत जी आपण आधी चर्चिली आहेत खूप उपयोगी म्हणजे मला म्हणावे लागेल खूप महत्वाचे आहे तरआधीचा समज ज्याची आपण चर्चा केली आहे मागील बाबतीत ते x आदिक x प्राईम y आपल्या लक्षात आहे की त्याला एका NOT गेटची आवश्यकता आहेती क्रिया येथे आहेएक दोन इनपुट AND गेट या क्रियेसाठीआणि या अंतिम क्रियेसाठी एक इनपुट OR गेटठीक आहे हे ते आहे जे बुलियन अभिव्यक्तीचे अनुसरण करून जर थेट अंमलबजावणीसाठी आवश्यक होते परंतु जर आपण अधिशोषणप्रमेय लागू केले तरआपल्याला समान इनपुट आउटपुट संयोजन माहित आहे सत्य सारणीआपण पाहिलेले संबंध केवळ समतुल्य अभिव्यक्तीद्वारे उपलब्ध होतील जे x आदिक y आहे बरोबरते मूलभूत प्रमेयांपासून आहे तर हे x आदिक y आपण जर अंमलात आणले तरआपणास जे काही मिळेल अगदी तसेच आपणास x आदिक x प्राईम y अंमलात आणून मिळेल तर याचा अर्थ असा आहे की आपण यापेक्षा या अंमलबजावणीसाठी जात आहोत तर अशा परिस्थितीत आपल्याला आपण पाहिल्याप्रमाणे फक्त एक दोन इनपुट OR गेटचीआवश्यकता आहे x y x z x y z आणि दुसर्या उदाहरणाततर हे x आदिक y हे x आदिक z सोबत ANDकेले आहेतर वितरणशील नियमानुसारमूलभूत आधारतत्वेआपणास माहित आहे की हे x आदिक yz आहे आणि जर आपल्याला त्याची अंमलबजावणी करायची असेल तरआपण पाहिल्याप्रमाणे yz लक्षात येण्यासाठी आपल्याला येथे दोन इनपुट AND गेटची आवश्यकता आहेआणि त्यासारखे x आदिक yz लक्षात येण्यासाठी एक दोन इनपुट OR गेटचीतेथे आवश्यकता आहे आणि यापूर्वी या प्रकरणातएक दोन इनपुट OR गेटएक दोन इनपुट OR गेटआणि एक दोन इनपुट AND गेटजेणेकरून ही आवश्यकता होती आणि या प्रकरणात एक दोन इनपुट ANDएक दोन इनपुट OR तर बुलियन बीजगणित वापरुन संबंध सुलभ करूनआपण पाहतो की हार्डवेअरची आवश्यकता कमी झाली आहे आणि आपण वेगवेगळ्या प्रमाण कार्य मापनाच्या बाबतीत फायद्याशी संबंधित आहोत तर हे एक अगदी साधे उदाहरण होते इंग्रजी विधानाच्या स्वरूपात दिलेल्या विशिष्ट समस्येचे परीक्षण करून तेथे आणखी जटिल नातेसंबंध येऊ शकतात आणि जेव्हा आपण त्याचे रुपांतर करण्याचा प्रयत्न करतोकेवळ विधानानुसार यासारखे जटिल नाते येथे येऊ शकते हे असे एक उदाहरण आहे असे म्हणता येईल की आपणास या प्रकारचा संबंध मिळत आहे तर आपण याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी जाऊ शकतो हे आपण नुकतेच पाहिले आहे की हार्डवेअरच्या रूपात बुलियन अभिव्यक्ती कशी साकारली जाऊ शकते तर आपल्याकडे C प्राइम समजण्यासाठी NOT गेटअसू शकतेनंतर A पासून A प्राईमसमजण्यासाठी दुसरे Not गेट नंतर ABC समजण्यासाठी तीन इनपुट AND गेटनंतर हे C प्राईम सोबत ORकेले जाऊ शकते दोन इनपुट OR गेट वगैरे आणि असेच पुढे आणि शेवटी आपण अंतिम सर्किटवर पोहोचू शकता जे आहे जे आपल्याला सत्य सारणीप्रदान करेल या आठ पंक्ती आणि आपल्याला माहिती आहेसंबंधित स्तंभ आउटपुट क्रिया तर समान सत्यता सारणीजर आपण सरलीकरणाच्या प्रक्रियेसाठी गेलो तर मिळेल आणि शेवटी जे काही सर्किटयेथे आले आहेजर आपण त्याच्या फक्त अंमलबजावणीसाठी गेलो तर ठीक आहे तर ते म्हणजे या सरलीकरणाच्या प्रक्रियेची उपयुक्तता काय आहे आणि जर आपण असे करण्याचा प्रयत्न केला तरत्या प्रकरणातआधारतत्वांचेपालन करून मागील वर्गात आपण ज्या मूलभूत आधारतत्वांचीआणि मूलभूत प्रमेयांची चर्चा केलीते आपण पाहू शकतो फक्त काही पायऱ्याआपण एक नजर टाकूया हे A जेव्हा आपण A प्राईमसह AND करीत असता ही विशिष्ट गोष्टम्हणून आपणास हे मिळते आणि उर्वरित सर्व गोष्टी समान असतात तर A प्राइमहे 0 देते तरआपल्याकडे फक्त AC शिल्लक आहे तर येथून AC आहे आणि उर्वरित संज्ञा जशाच्या तशा आहेत तर मग पुन्हा तुम्ही AC A प्राईम B AC आणि C ची AND प्रक्रिया करा बरोबर तरहे A आणि A प्राईमपुन्हा तुम्हाला ० देईल आणि आपल्याकडे जे काही शिल्लक आहे ते फक्त AC आहेतर ते AC आहे आणि नंतर उर्वरित संज्ञाआहेत नंतर पुन्हाआपण याच्या AND प्रक्रियेवर जा तर AC हे A प्राईमBC सोबत AND होते आणि नंतर तुम्हाला A C C प्राईममिळते तर हे A आणि A प्राइमआपल्याला 0 देईल C आणि C प्राइम आपल्याला ० देईल म्हणून ०आदिक ० हे ०असेल तर हे आउटपुट Y एवढे चांगले आहेतुम्ही थेट लॉजिक कमी सोबत जोडणी करा जे काही आपल्याला मिळेल ते सर्व आपल्याला माहित असलेल्या सर्व गोष्टी केल्यासारखेच आहेसर्किट क्रिया प्रभावीपणे ते सारखेच आहे ठीक आहे तर आपण ज्याबद्दल बोलत आहोत ही तीच समानता आहे आणि कधीकधी आपल्याला माहिती आहेतुम्हाला माहिते आहेजे समीकरणसिद्ध करायचे आहे ते म्हणजे डावी बाजू तरम्हणजे हे ० च्या बरोबरीचे आहेम्हणजे शेवटी हे बायनरी 0 बरोबर आहे तर तेथे सुद्धा आपणास या उपयोगी बीजगणित सरलीकरणसंज्ञा मिळू शकतात तरआपण दुसरे उदाहरण पाहू शकतो जिथे डिमॉर्गनचे प्रमेय वापरतो तरयेथे या अभिव्यक्तीमध्येआपल्याला हे सुलभ करावे लागेल आणि नंतर अंमलात आणावे लागेल मी म्हटल्याप्रमाणे आपणसमीकरण लागू करून आपण थेट अंबलबजावणी करू शकतोपरंतु ते आर्थिकदृष्ट्या किफायतशीर राहणार नाही तरया अभिव्यक्तीमध्येआपण पाहतो की तेथे संपूर्ण अभिव्यक्ती ती येथे मुख्य आहे तरआपण बुलियन माफ कराडी मॉर्गनचे प्रमेय लागू करू शकतो तरहे A प्राईमबनेलपुन्हा A प्राईम प्रत्यक्षात दुहेरी प्राइम बनेल तर हे A आहेआणि नंतर B प्राईम आदिक C प्राईमआहे संपूर्ण गोष्ट प्राइम बनते ठीक आहेकारण ती NAND क्रिया होती तरया मार्गाने आपणास हे मिळत आहे मग हे A बाकी आहे तर B प्राईमआदिक C प्राईम हे पुन्हा पूरक आहेआणखी एक डीमॉर्गनचे प्रमेय तर ही एक NOR क्रिया आहे तरतुम्हाला B प्राइममिळू शकते दुहेरी प्राइम आणि C दुहेरी प्राइममिळू शकतेत्यामुळे हे BC होईल ठीक आहे तर ही अभिव्यक्ती नंतर A आदिक B चे A आदिक BC सोबत AND बनेल आणि हे असे होते तरजर आपल्याला नुकतेच याचा गुणाकार मिळाला तर हे AA ABC AB आदिक BBC आहे तरयेथे ही संबंधित संज्ञा आहे आणि जर आपण A बाहेर घेतले तर१आदिक उर्वरित संज्ञा आहेआणि शून्यप्रमेयांपासून आपणास माहीत आहे जर तेथे असेल तर उर्वरित संज्ञांचा काही उपयोग राहणार नाही तरयापासून आपल्याकडे Aआहे आणि हा BC तेथे होता तरहे तुमचे BC आहे आणि ही दुसरी संज्ञा आहे ठीक आहे तर हे पुन्हा तुम्ही A आणि A प्राईमB आदिक C आहे तरयात तुम्ही अधिशोषणप्रमेय वापरू शकता तरतेथे A आदिक B आदिक C तेथे आहेआणि हा तुमचा BC आहे तर आपण पुन्हा C बाहेर घेऊ शकता आणि १ आदिक Bपुन्हा शून्य प्रमेय वापरून यापासून तुम्हाला फक्त C मिळतेकारण १ OR B हे फक्त १ आहे तर अंतिम अभिव्यक्ती A आदिक B आदिक C आहे तर या प्रकरणात आपल्याला जे आवश्यक आहे ते म्हणजे जे नुकतेच येथे ग्राउंडला जोडले होतेआपल्याला फक्त तीन इनपुट OR गेट आवश्यक आहे बरोबर आणि आपण समान अभिव्यक्ति जाणवू शकता स्पष्ट आहे तर हे आपण करू शकताआवश्यक असेल तरबुलियनच्या कोणत्याही अभिव्यक्तीची अंमलबजावणी करण्यापूर्वीआपण ते पुढे सरलीकृत करता येईल की नाही ते पाहू आता शेनॉनचे विस्तार प्रमेय ही एक गोष्ट आहे जी आपण लक्षात घेऊ इच्छित आहात त्याचे बरेच वेगवेगळे उपयोग झाले आहेत तर शेनॉनचे विस्तार प्रमेय काय म्हणतात ते अतिशय मनोरंजक आहे तर n चलची कोणतीही एक क्रिया द्या ठीक आहे आपण लहान संख्येचे उदाहरण पाहू दोन चल तीन चल आणि सर्व आणि तुम्हाला n चलची अभिव्यक्ती माहिती आहेएक चल बाहेर काढले जाऊ शकतेउदाहरणार्थयेथे x१ तेथे इतर कोणतेही चलअसू शकते तर हे चल जेव्हा आपण हे x१ प्राइम सारखे बाहेर घेता आणि बाकीची क्रियाजिथे x१ अस्तित्वात असेल आपण ० ठेवू ठीक आहे आणि मग आपल्याला जो काही परिणाम मिळेल तो तुम्ही x १ प्राइमसह AND करा आणि मग तुम्ही x१ बाहेर घ्या आणि x१ साठी जिथे जिथे x१ असेल तेथे तुम्ही १ ठेवा आणि मग जे काही आपल्याला मिळेल फक्त ते OR करा त्याचा सारांश द्या मग आपल्याला समतुल्य संबंध मिळेल ठीक आहे हे तेच आहे जे शॅनॉनचे विस्तार प्रमेय सांगतेबरोबर Fx1 x2 x3 xN x1' F0 x2 x3 xN x1 F1 x2 x3 xN आणि सोप्या भाषेत सांगायचे तरडावीकडील बाजूला जर आपण x १ बरोबर ० ठेवले तर तेथे फक्त ही ० संज्ञा राहीलआणि उजव्या बाजूस जेव्हा आपण x १ बरोबर ० ठेवतातर ० प्राइम१ असते तर हे १ हे १ या संज्ञेसह AND केले आहेम्हणून ही संज्ञा शिल्लक राहील तर इतर संज्ञा ० बाकीच्या गोष्टीसोबत AND करून ० आहे तरआपल्याकडे केवळ हे एक शिल्लक राहिले आहे आणि डाव्या बाजूस तुम्ही आधीपासूनच येथे ० ठेवले आहे तर डावी बाजू आणि उजवीकडील बाजू जुळत आहे ठीक आहे त्याचप्रमाणे जर आपण x १ बरोबर १ ठेवले तर आपल्याला इतर संज्ञा मिळेल ठीक आहे तर जर x १ हे ० असेल आणि जर x १ हे १ असेल तर ही दोन प्रकरणे आहेत आणि त्यांचा सारांश येईल आणि आपणास अंतिम संबंध मिळेल क्रियेची अंतिम संज्ञाआपणाजवळ आहेठीक आहे आणि आपण दोन चल उदाहरण पाहू शकता ते कसे कार्य करते तर हे Fxy x आदिक x प्राईमy आपण आधीच परिचित आहात तरजर आपण x बाहेर काढत असाल तर बरोबरजर आपण x बाहेर काढत असाल तर आणि आपण या स्वरूपात लिहू इच्छितो तर x प्राईम F0y आदिक x F१y बरोबर ही दोन चल समस्या आहे तर मुळात x१ तुमचा x आहे x २तुमचा y आहे ज्यायोगे आपण हे करत आहात तर आपल्याला F ० y आणि F १ y ची गणना करावी लागेल आपण ते कसे कराल तरया अभिव्यक्तीमध्येआपण x च्या जागी ० ठेऊ तर जर आपण बदलले तर ०आदिक ० प्राईम y तर० आदिक ० ते १ प्राईम y १ हे y सोबत AND केले आहे तर हे y आहे बरोबर F0y हे y आहे आणि F1y आपण x १च्या जागी ठेऊतर १ आदिक १ प्राईम y तर१ ची कोणासोबतही बेरीज केली तर १ होते तरहे तुमचे F१yआहे तरहे F1y तुमचे १ आहे आणि F0yहे y आहेम्हणून त्या मार्गाने x प्राईम y आदिक x आणि आपण जे पाहिले होते ते परत मिळेल x आदिक x प्राईमyठीक आहे तर उदाहरणार्थआपल्या ओळखीच्या इतरांनाही हे सत्य असेल हे एक लहान उदाहरण आहे परंतु हे आहे Fx1 x2 x3 xN x1' F1 x2 x3 xN x1 F0 x2 x3 xN आणि हे दुहेरी स्वरूप आहे ठीक आहे दुहेरी स्वरूपात पहा आपणास माहीत आहे हे ते आहे AND हे OR ने बदलले आहेआणि OR हे AND ने बदलले आहे तर या प्रकरणाततर येथे ही AND क्रिया आहे तर ही AND क्रिया OR ने बदलली आहे आणि ही OR क्रिया होती हे AND ने बदलले आहे ही येथे AND प्रक्रिया आहे ठीक आहे तर हे OR ने बदलले आहेठीक आहे तर हे दोन गुणाकार संज्ञांचीबेरीज आहेहा गुणाकार बनेल दोन बेरीज संज्ञांचा अंतिम गुणाकार तर हे शेनॉनच्या विस्तार प्रमेयचे दुहेरी स्वरूप आहे ठीक आहे आता हे सोपीकरण समस्येमध्ये देखील उपयुक्त आहे बरोबर तर ही पाच चल समस्या आहेजिथे उजवी बाजू जवळपास अशी दिसते आणि आपल्याला आवश्यक असल्यास शेनॉनचे विस्तार प्रमेय लागू करू इच्छित असल्यासएक चलआपण बाहेर घेऊ इच्छितो तरआपण सामान्यतअभिव्यक्तीमध्ये दिसणार्या जवळजवळ सर्व संज्ञेमध्ये उपस्थित असणारे चलपाहतो तरआपण येथे पाहतो A येथे उपस्थित आहे A सर्व भिन्न वैयक्तिक संज्ञांमध्ये उपस्थित आहे तरहे समजते की आपण A घेतो ठीक आहे तर जर तुम्ही A बाहेर काढले तर तुम्हाला दोन संबंध घ्यावे लागतीलएक म्हणजे F0BCDE आणि दुसरा म्हणजे F१BCDE आणि नंतर आपण ते A बार F0BCDE सोबत आणि A F१BCDE सोबत AND करू ठीक आहे तरहे शॅनॉनचे विस्तार प्रमेय आहे जे आपण A बाहेर काढण्यासाठी वापरू आपण इतर कोणतेही चल बाहेर काढू शकलो असतो B देखील त्या प्रकरणात FA0CDE FA १CDE असेल तरआणि येथे संबंध B बार FA0CDE B हे FA १CDE सोबत ANDकेले होते तर या मार्गाने आपण अभिव्यक्तीलिहिली असती तर एकदा तुम्ही A बाहेर काढल्यानंतर तुम्हाला काय दिसते F0BCDE ही अभिव्यक्ती आपल्याला कशी मिळेल तर जर तुम्ही बदलले तर हे तुमचे ० आहेहे ० पूरक B सोबत AND केले आहेआणि बाकीच्या गोष्टींसह हे ० AND केले आहे आणि जेव्हा हे ० असेलतर OR गेटमध्ये हे आपल्याला माहित नाहीकोणत्याही प्रकारे सहयोग करा हे कोणत्याही प्रकारे योगदान देत नाही म्हणजे ते OR गेटच्या इतर इनपुटवरअवलंबून आहे आणि हे ० सोबत ANDकेले गेले आहे याचा अर्थ ० निर्माण होते तर मुळात आपल्याकडे ० आदिक ० प्राइम १ आहे B आदिक ० सोबत AND केले आहे तर मुळात आपणास ० OR B OR ० मिळते तरअंतिम निकाल B आहे ठीक आहे तर हा आपला F0BCDE आहे आणि F१BCDE ते काय आहे तर हे १ आदिक १ बार B आदिक १ बाकी सर्व गोष्टी ठीक आहे आणि आपणास माहित आहे की शून्य प्रमेय नुसार १ सोबत काहीही OR केले कि ते फक्त १ आहे तर हे एक आहे हे सरळ आहे ठीक आहे तरतर आपणास या दोन संज्ञा मिळाल्या आहेत आता आपणास फक्त या शॅनॉनच्या विस्तार प्रमेयाचा वापर करून जोडणे आवश्यक आहे तर एक बार तर एक बारहे B सोबत AND केले आहे ही विशिष्ट संज्ञा B आहे आणि A या संज्ञेसोबत AND केले आहे जी १ आहे तर A आदिक A बार B तुम्हाला मिळेल आणि यानंतर आपण शोषण प्रमेय वापरू शकता म्हणून हे A आदिक B आहे तर मग यापासून हे शोषणसोयीचे प्रमेय आहे ठीक आहे तर आपणास A आदिक B मिळेल तर ही A ची सरलीकृत आवृत्ती आहे आणि आपण त्यास सुलभ करण्यासाठी आपल्याला माहित असलेलेआधारतत्व आणि मूलभूत प्रमेय देखील वापरू शकलो असतोपरंतु आपण पाहतो की अशा परिस्थितीत शेनॉनचे विस्तार प्रमेय देखील उपयुक्त ठरू शकते तरशेवटीआपण आपल्या माहितीच्या काही वापराकडे पाहू शेनॉनचे विस्तार प्रमेय तरहे आमच्या शेनॉनचे मूलभूत विस्तार प्रमेय होते तरजेथे x१ काढले गेले बरोबर हे स्पष्ट आहे तरतर या विशिष्ट क्रियेततिथे x२ ते xN चलआहेत तर हे दुसर्या चलसाठी पुन्हा वाढवता येऊ शकते आणि जर आपण ते x२ म्हणून निवडले तरतर हे आपण x२ प्राईमलिहू शकतो हे आधीपासूनच ० आहे तरआपण त्यासह काहीही करत नाही तर x२ हे ० आहे कारण x२ प्राईमबाहेर काढले आहे ही AND करणारी संज्ञाआहे आणि उर्वरित संज्ञा आदिक हे १ आहे ही संपूर्ण संज्ञा एक आदिक आहे x२ F च्या जागी ० आहे कारण x२ बाहेर काढल्यामुळे हे १ x३ आणि उर्वरित संज्ञा आहेत स्पष्ट आहे तर हे या एकासाठी आहे आणि दुसर्यासाठी आपण x २ सोबत समान विस्तार करू शकतो म्हणूनच मुळात आपणाजवळ x १ प्राईम बाहेर आहे आणि आतील बाजूस x २ प्राईम विचारात घेतले जाते त्याचप्रमाणे x२ प्राईमआणि x२ येथे आहे आणि x १ बाहेर आहे आणि x२ प्राईम आणि x२ येथे आहेतआणि संबंधीत संज्ञा येथे F० ० आणि उर्वरित संज्ञा F ० १ आणि उर्वरित संज्ञाआणि F १ ० उर्वरित संज्ञा ठीक आहे Fx१ x२ x३ xN x१' F0 0 x३ xN x2 F0 १ x३ xN x१ x२' F१ 0 x३ xN x२ F१ १ x३ xN नंतर आपण पुढे जाऊया विशिष्ट प्रकारच्या संज्ञेचा पुढील विस्तार आपणास माहित आहे तर x३ बाहेर काढता येईल ठीक आहे तर प्रथम संज्ञा F 0 0 0असेलआणि दुसरी संज्ञा F 0 0 १ असेल आणि असे सर्व असेलतर त्या मार्गाने शेनॉनचे विस्तार प्रमेय वापरून नेस्टिंग शक्य आहे ठीक आहे तरआपण हे करतच राहू शकता आणि त्याचा काही उपयोग झाला आहे ज्याबद्दल आपण नंतरच्या काही वर्गांमध्ये चर्चा करू ठीक आहे तरयेथे आपण पहात आहात की वास्तविक दोन चल समस्येचे ते कार्य कसे करते तर दोन चल समस्येसाठी असे म्हणा की तेथे x y आहे तर x प्राइम बाहेर काढला गेला आहेतर F0y आणि F१yया दोन संज्ञा आहेत तरआता हे y आपण बाहेर काढत आहोतम्हणून F00 F01आहे बरोबर आणि मग x F१0 आणि F१ १ आणि नंतर जर आपण फक्त y प्राईम गोल कंसाच्या बाहेर काढले तर x प्राईमy प्राईम F00 असेल x प्राईम y F0१ x y प्राईम F१0 आणि x y F१ १ अशा प्रकारे आपणास या स्तरापर्यंत विस्तारित करून मिळते आणि यासारख्या उदाहरणासाठी आपण Fxy च्या आधी पाहिल्याप्रमाणे हे x आदिक x प्राईम y आहे तरआपण पाहिले आहे की आपण सत्य सारणी F00 F0 १ आणि अशा प्रकारे इत्यादी पाहिले आहे तर आपण पाहिले आहे की F00 हे ० आहे F0१ हे १ आहेआणि F१0 हे १ आहे आपण हे आधीच पाहिले आहे नाही का तर या संबंधित संज्ञा आपण फक्त येथून AND करूआपण या संज्ञा F00 वापरूतर x प्राईम y प्राईम तर x प्राईम y प्राईमहे F00सोबत AND केले आहे तर F00 हे ०आहेनंतर x प्राईम y हे F0 १सोबत AND केले आहे तर F0 १ हे F0 १ आपण AND म्हणून आधीच पाहिले आहे तर हे आपले १आहे ठीक आहे तरजर x y हे F१ १ सोबत AND केले ठीक आहेजेणेकरून येथे आपले अंतिम १ १ आहे तरआपण पाहू शकता त्या सर्व संज्ञा येथे येत आहेत तर हे ०आहे ही संज्ञा तेथे नाहीआणि या संज्ञा x प्राईम y x y प्राईमआणि x y त्या तेथे अंतिम अभिव्यक्तीमध्येअसतील ठीक आहे कोणत्याही मार्गाने ते त्या पातळीपर्यंत वाढवा ठीक आहे आपण पुढे हे सुलभ करू शकता आपण येथे सरलीकरणाबद्दल बोलत नाही आम्ही फक्त असेच म्हणत आहोत की आपण या मार्गाने या स्तरापर्यंत सादरीकरण करू शकता शक्य असेल तर तुमच्या माहितीनुसार ते त्या स्तरावर विस्तारित करा आणि नंतर जर आपणाजवळ फक्त x प्राईमy आहेआणि आपण x बाहेर घेऊ शकत असून पूरकतत्त्वापासून y आदिक y प्राईमअसेल पूरकताआपण पाहू शकतो कि x प्राईम y आणि हे १ आहे तरहे x आदिक x प्राईमy आपण हे परत मिळवू शकतो जी सरलीकरण प्रक्रिया आहे परंतु जर आपल्याला सर्व चलच्या रूपात सर्व संज्ञामिळाल्या तरया आपल्याला प्राप्त होतील अशा तीन संज्ञाआहेत तर आपण सत्य सारणीमध्ये पाहू शकताहे १ येथे तीन प्रकरणांमध्ये आहे बरोबर आणि हे तेथे अशा तीन संज्ञा आहेत जिथे आपण पाहतो जास्तीत जास्त शक्य मार्गाने चलचाविस्तार केला आहे ठीक आहे याचा आपल्या पुढच्या चर्चेत उपयोग झाला आहे येथे जिथे आपण थांबत आहोत तिथून आपण पुढचे व्याख्यान पुढचा वर्ग चालू करू या विशिष्ट वर्गात आज आपण जे पाहिले आहे त्याचा निष्कर्ष काढण्यासाठी सर्व संभाव्य बायनरी जोडांसह चल शक्य त्या बायनरीनेंबदलून आपण क्रिया आउटपुटमिळवू शकतो आणि आपण त्यातून सत्य सारणीमिळवू शकतो आणि हे आपणास दिलेली कोणतीही बुलियन क्रियाविशिष्ट लॉजिक क्रियेशी संबंधित लॉजिक गेटमिळवून लॉजिक गेटचा वापर करून आपण ते घेऊन शकतो आणि बीजगणित हाताळणी सुलभ बुलियन अभिव्यक्तीकरण्यास मदत करतेत्यामध्ये बुलियन अभिव्यक्ती अगदी सुलभ होते आणि शॅनॉनचे विस्तार प्रमेय आणि त्याची नेस्टेडआवृत्ती बुलियन क्रियेच्या बीजगणित हाताळणीमध्ये उपयुक्त आहे ठीक आहे